विल्सन सॉमरफेल्ड क्वांटम कंडिशन I हार्मोनिक ऑसीलेटर अँड पार्टीकल इन ए बॉक्स गेल्या आठवड्यात आपण आपले डिस्कशन ब्लॅक बॉडी रेडिएशनसोबत क्वांटम थेअरीवर सुरू केले आणि क्वांटायझेशन ची कल्पना मांडली त्यात असे म्हटले आहे की ऑसीलेटर आणि मी रेडिएशन देणाऱ्या ऑसीलेटर किंवा यांत्रिक ऑसीलेटरमध्ये फरक करत नाही तर असे म्हटले आहे की एक ऑसिलेटर 0 h 2 h आणि असेच पुढे अश्या क्वांटात एनर्जी घेऊ शकतो तर h च्या इंटीजर नंबर्स मध्ये मग ही कल्पना ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्टरल डेन्सिटी किंवा स्पेक्ट्रम स्पष्ट करण्यासाठी लागू केली गेली तसेच यामुळे तापमान 0 होत असताना इन्सुलेटरच्या स्पेसिफिक हीट 0 होण्याचे योग्य स्पष्टीकरण मिळाले त्यानंतर आइन्स्टाईनने रेडिएशनच्या कल्पनेचा परिचय एनर्जी क्वांटाच्या रूपात करून दिला ज्याला आपण आता फोटॉन म्हणतो आणि शेवटी आम्ही आठवड्याचा शेवट हायड्रोजन अणूच्या बोहर मॉडेलच्या चर्चेने केला जिथे क्वांटम फाउंडेशन चा उपयोग करून त्याने हायड्रोजन स्पेक्ट्रमचे योग्य स्पष्टीकरण मिळवले त्या फायनल लेक्चर च्या शेवटी मी सांगितले होते की बोहर मॉडेल वन डायमेन्शनल प्रणालींवर लागू केले जाऊ शकत नाही आणि मी असेही म्हटले होते की यामुळे स्पेक्ट्रममधील विविध वेव्हलेंग्थ च्या लाइट ची इंटेन्सिटी याने दिली जात नाही म्हणून त्या अर्थाने सर्व जरी क्वांटम कल्पना लागू केल्या गेल्या त्यांनी योग्य उत्तर दिले परंतु निश्चितपणे ते पूर्ण नव्हते ती फक्त सुरुवात होती आणि कोणालातरी उत्तरे शोधावी लागणार होती थेअरी डेव्हलप करावी लागणार होती जसे कि वन डायमेन्शनल सिस्टिम किंवा इतर सिस्टिम्स की हायड्रोजन ऍटम शिवाय इतर सिस्टम्स आणि स्पेक्ट्रममध्ये अस्तित्वात असलेल्या विविध वेव्हलेंग्थच्या इंटेन्सिटी कशी मोजावी यांची उत्तरे मिळवायची होती तर आज आपण या लेक्चर मध्ये ज्या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत तो पहिला भाग आहे आणि मला पुन्हा एक साध्या हार्मोनिक ऑसीलेटरने सुरुवात करू द्या ज्यासाठी मला माहित आहे की एनर्जी h nu किंवा h क्रॉस ओमेगाच्या क्वांटममध्ये येते जेथे h क्रॉस हे h2πआहे आणि कारण कि त्याने ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रमचे स्पष्टीकरण दिले आणि इन्सुलेटरच्या स्पेसिफिक हीट 0 होण्याचे स्पष्टीकरण दिले यासाठी उत्तर कसे मिळवायचे हे योग्य उत्तर जे कि Enh आहे किंवा योग्य रीतीनेnℏω आहे कोणत्या प्रकारची थेअरी हे देऊ शकेल आणि तिथेच विल्सन सॉमरफेल्ड क्वांटम कंडिशन्स पिक्चर मध्ये येतात ही कंडिशन्स अशी आहे की ती योग्यरित्या बोहर मॉडेल तयार करते त्याच वेळी क्वांटम मेकॅनिक्स इतर सिस्टिम्सला लागू करते म्हणून या साठी हे लक्षात घ्या की प्लँक्स कॉन्स्टन्ट h ला अँग्युलर मोमेंटम चे युनिट्स आहेत आणि मी ऍक्च्युली आणखी एक शब्दाचा परिचय करून देणार आहे आणि ते म्हणजे त्याचे युनिट्स क्लासिकल क्वांटिटी ज्याला ऍक्शन म्हणतात ते आहे आणि पेरियॉडिक मोशन साठी ऍक्शन ह्याची व्याख्या अशी केली जाते मी हे समजावून सांगतो या सर्कल p चा अर्थ काय आहे आपण याला px dx ही ती ऍक्शन आहे तर याचा अर्थ काय आहे जर एक पार्टीकल पेरियॉडिक मोशन करत असेल तर 0 ते T p पर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये इंटिग्रेट करा समजा p मोमेंटम आहे p हा x दिशेमध्ये पेरियॉडिक मोशन करत आहे ते px dx घेतात जे mvxvx dt सारखेच आहे कारण हि क्वांटिटी dx हे v x dt शिवाय काहीच नाही p मोमेंटम आहे तर हे mvx आहे आणि हे 0 ते T पर्यंत इंटिग्रेट केले आहे आणि म्हणूनच 0 ते T mvx2dt असे आहे हीच ती क्वांटिटी आहे जिला ऍक्शन म्हणतात आणि सॉमरफेल्ड क्वांटिझेशन कंडिशन काय सांगते ते म्हणजे विल्सन सॉमरफेल्ड क्वांटिझेशन कंडिशन असे म्हणते की ऍक्शन क्वाटाईज्ड आहे याचा अर्थ px dx च्या पिरियड वर घेतलेले इंटिग्रल हे h च्या युनिटमध्ये येते त्यांचे युनिट्स सारखे असतात तर nh जेथे n एक पूर्णांक आहे चला सर्वप्रथम ते बोहर कंडिशन पुनः तयार करते का ते पाहू बोहरने एका हायड्रोजन अणूमध्ये इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असल्याचे मानले होते तर जर तो त्रिज्या r असल्येला सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असेल त्याची व्हेलॉसिटी या दिशेने असेल तर mv वेळा dx मला देईल तर v हे dx च्या सारख्याच दिशेने आहे हे डिस्प्लेसमेंट dx आहे राईट जरी मी सर्क्युलर मोशन चा विचार करत असलो v एक कॉन्स्टंट आहे m कॉन्स्टंट आहे हे मला 2 r देईल आणि विल्सन सॉमरफेल्ड कंडिशन नुसार हे n h च्या बरोबर असणे आवश्यक आहे आणि म्हणून mvr हे nh2π च्या बरोबर असेल जे मी nℏअसे लिहीनआणि हि तंतोतंत बोहर कंडिशन आहे ही बोहर क्वांटायझेशन कंडिशन आहे तर विल्सन सॉमरफेल्ड क्वांटायझेशन कंडिशन बोहरच्या क्वांटायझेशन कंडिशनशी सुसंगत आहे तर ते हायड्रोजन स्पेक्ट्रमचे स्पष्टीकरण देईल याव्यतिरिक्त आता मी तुम्हाला दाखवणार आहे जे मला हार्मोनिक ऑसीलेटरच्या एनर्जी लेव्हल्स देखील देईल तर चला आपण ते करूया तर विल्सन सॉमरफेल्ड कंडिशन हार्मोनिक ऑसिलेटरवर लागू होते ज्यासाठी हे आठवा की आम्हाला उत्तर आधीच माहित आहे तर हार्मोनिक ऑसीलेटरसाठी एनर्जी E हि 12 mv212kx2 अशी दिली जाते जी 12 mv212m2x2असेही लिहिले जाते मी हे p22m12m2x2 लिहू शकतो हे मला लगेच देते की मोमेंटम p ± √ तर हार्मोनिक ऑसीलेटरमध्ये जेव्हा पार्टिकल मागे आणि पुढे जात असतो आणि आपण असे म्हणूया की मी ओरिजिन मिनिमम घेतो जेव्हा पार्टिकल उजवीकडे जात असतो तेव्हा p पॉजिटीव्ह असतो आणि जेव्हा पार्टिकल डावीकडे जात असतो p निगेटिव्ह असतो आणि मला काय मोजायचे आहे ते म्हणजे p ही ऍक्शन हे इंटिग्रल p dx जे सुरु होते चला असे म्हणूयात अँप्लिटयूड मायनस ते अँप्लिटयूड प्लस असणार आहे मायनस A ते प्लस A आणि नंतर परत प्लस इंटिग्रल p dx A ते मायनस जे एका पिरियड वर इंटिग्रल कंप्लिट करेल तर ते आता इंटिग्रल असणार आहे उजवीकडून डावीकडे जाताना p हे निगेटिव्ह आहे आणि d x देखील निगेटिव्ह आहे उजवीकडून डावीकडे जाताना p हे पॉजिटीव्ह आहे आणि d x देखील पॉजिटीव्ह आहे तर ह्या दोन्ही क्वांटिटिज मला एगझॅक्टली सारखे उत्तर देतील म्हणून मी हे सहजपणे दोन वेळा x बरोबर आहे मायनस AA p dx असे लिहू शकतो जी ऍक्शन असेल तर चला आपण याची किंमत ठरवूया म्हणून जेव्हा मी किंमत काढतो तेव्हा माझ्याकडे p √ आहे तर मायनस A पासून A पर्यंत p dx हे मायनस A पासून A पर्यंत √ dx च्या एवढे असणार आहे तर आता अँप्लिटयूड A असे आहे की 12kA2 जे म्हणजेच 12m22A2हे टोटल एनर्जी च्या बरोबरीचे आहे आणि म्हणून अँप्लिटयूड A हा √आहे तर माझ्याकडे मायनस A पासून A पर्यंत p dx हे 2Em2 ते 2Em2 √ dx पर्यंत च्या बरोबर आहे आणि हे मोजण्यासाठी सोपे इंटिग्रल आहे तर AApdx 2Em22Em22mE m22x2 dx हे मोजल्यावर जे मी 2Em22Em2mω2Em2 x2dx असे लिहू शकतो x च्या मॅक्सिमम आणि मिनिमम किमती 2Em2आहेत येथे कोणतीही दोन नाही तर मी हे बाहेर काढेन हा m ओमेगा स्क्वेअर आहे हे इंटिग्रल कॅल्क्युलेट करा मी x 2Em2 sinθ असे घेतो जेणे करून dx 2Em2 cos dθ आणि 2 ते θ 2 लिमिट्स आहेत आणि ते ज्यांच्याशी संबधीत a किंवा x च्या किमती 2Em2 मायनस किंवा प्लस होतात आणि म्हणून हे इंटिग्रल बनते 2 to 2 mω2Em2 cosθ2Em2 cosθ dθ ते इंटिग्रल आहे जे मी 2 ते 2लिहू शकतो माझ्याकडे mω2Em2θdθ होते तर हे AApdx असे आहे जे 222E1cos2θ2dθ च्या बरोबर आहे आणि ते मला 2E12 आणि 2 ते 2 0 यावर इंटिग्रेट केलेले कोसाइन 2 थीटा असे उत्तर देते तर हे E आहे तर आता ऍक्शन अशी आहे कि जे 2 गुणिले वजा A ते A p dx हे 2Eच्या बरोबर होते आणि ते विल्सन सॉमरफेल्ड कंडिशन ला अनुसरुन nh च्या बरोबरीचे असावे आणि ते लगेच E nh2π असे देते जे nℏω आहे जे n h nu सारखेच आहे तर या कंडिशन मूळे मला हार्मोनिक ऑसीलेटरचे उत्तर आणि करेक्ट उत्तर देखील मिळते तर क्वांटम मेकॅनिक्स लागू करण्यासाठी ही योग्य कंडिशन असल्याचे दिसत आहे चला आता आपण दुसऱ्या सिस्टीम ला अप्लाय करूया अप्लाय करू आणि मी विल्सन सॉमरफेल्ड पुन्हा पुन्हा लिहिणार नाही मी फक्त एक पार्टीकल दोन रिजिड वॉल्स च्या दरम्यान x दिशेमध्ये मूव्ह होत आहे याला क्वांटम कंडीशन म्हणतो तर हे अजूनही वन डायमेन्शनल मोशन आहे तर मी ज्या प्रोब्लेमचा विचार करत आहे तो असा आहे की मास m असलेला पार्टीकल दोन जो रिजिड वॉल्स च्या दरम्यान मागे आणि पुढे सरकत आहे जेथे त्यांच्यातील अंतर L आहे तर हा पार्टीकल काय करणार आहे ते या मार्गाने जाईल भिंतीवर आदळेल आणि परत येईल आणि ते एक पूर्ण मोशन असेल म्हणून जर मी हे मोजण्या कडे गेलो तर यासाठी एक्शन असणार आहे तर एक्शन हि 0 ते L p dx अधिक L ते 0 p dx असेल आणि दोन्ही समान योगदान करतील आणि म्हणून म्हणून मी हे 20Lpdx लिहू शकतो P काय आहे आता कारण कि हा पार्टीकल मुक्तपणे फिरत असल्यामुळे v हे 0 आहे पोटेन्शियल एनर्जी हि झिरो आहे पार्टीकल ची पोटेन्शियल एनर्जी हि 0 आहे आणि म्हणून p हे काही नसून 2mE आहे त्यामुळे आपल्याकडे काय आहे कि ऍक्शन असणार आहे 22mE L आणि ते क्वान्टम कंडिशन पासून ते n h च्या बरोबर असावे आणि काय आहे जिथे हे घेऊन जाते हे 22mE Lnh इथे घेऊन जाते आणि म्हणून E n2h28mL2 हे En आहे तर हे तुम्हाला काय सांगते की जर माझ्याकडे हा पार्टीकल आहे जो या साईझ L आकाराच्या बॉक्समध्ये कनफाईन्ड असेल तर एनर्जी एकतर h28mL2 किंवा 4h28mL2 किंवा 9h28mL2 आणि असेच पुढे असणार आहे तर एनर्जी लेव्हल्स येथे अश्या असणार आहेत चला h28mL2 असे म्हणूयात मग ते वाढून 4h28mL2 बनते आणि नंतर ते आणखी वाढते हे 9 पट होते आणि पुढे 16 पट होईल आणि याप्रमाणे आणि या एनर्जी लेव्हल्स आहेत जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन एका लेवलवरून दुसरीवर उडी मारतो तेव्हा तो बोहरच्या नियमानुसार रेडिएशन बाहेर टाकतो ते म्हणजे hν बाहेर येत असलेल्या लाइट ची फ्रिक्वेन्सी En Em ने दिली जाईल जेव्हा इलेक्ट्रॉन nth लेवलवरून mth लेवलवर करते आणि ते कलर शी सुसंगत राहील जे मोजले जाऊ शकते तर ह्या प्रकारचे निष्कर्ष विल्सन सॉमरफेल्ड क्वांटायझेशन कंडिशन जी वन डायमेन्शन मध्ये लागू केली गेली आहे तिचे इंट्रोडक्शन समाप्त करतात आता पुढच्या दोन लेक्चर्समध्ये मी त्याला टू डायमेन्शन्स आणि थ्री डायमेन्शन्स साठी जनरलाईझ करेन आणि थ्री डायमेन्शन्स हे अत्यंत महत्वाचे आहे जेव्हा मी त्याचा विचार सेंट्रल पोटेन्शिअल जसे कि कूलॉम्ब पोटेन्शिअल साठी विचार करतो ते तुम्हाला ऍटोमिक लेव्हल्सचे उत्तर देते आणि आणि एका नवीन कल्पनेची सुरवात करते ते म्हणजे क्वांटम नंबर्स ऑल राईट तर आपण येत्या लेक्चर्स मध्ये ते करूया